हॅलो एव्हरीवन डिजास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर च्या लेक्चर सिरीज मध्ये तुमचे स्वागत आहे मागील लेक्चर मध्ये मी इन्फॉर्मेशन चा डिझास्टर प्रीपेअर्डनेस आणि डिझास्टर रिकव्हरी संदर्भात रोल याबद्दल आपणास आपणास सांगितले आहे या लेक्चरमध्ये मी सोशल नेटवर्क चा डिझास्टर प्रीपेअर्डनेस विषयी इन्फॉर्मेशन गोळा करणे संबंधित रोल काय आहे यावर फोकस करणार आहे म्हणजेच सोशल नेटवर्क चा क्रिटिकल इन्फॉर्मेशन गोळा करण्यासंदर्भात रोल आणि त्या इन्फॉर्मेशन डिझास्टर प्रीपेअर्डनेस चा साठी होणारा उपयोग या गोष्टींवर माझा फोकस असणार आहे यासाठी मला माझ्या मागच्या लेक्चर वर थोडे अवलंबून राहावे लागणार आहे त्याचा उपयोग केस स्टडी आयडिया साठी होईल मला आशा आहे की बांगलादेश तुमच्या लक्षात असेल मागच्या लेक्चर मध्ये मी म्हटले होते की बांगलादेश हा खूप सुंदर देश आहे परंतु त्यांना पिण्याच्या पाण्याचे रिस्क आहे त्यासंदर्भात ते लढा देत आहे तेथील लोक आज आर्सेनिक पाणी पिऊ शकत नाही आर्सेनिक ग्राउंड वॉटर आर्सेनिक कंटामीनेशन झाले आहे दुसऱ्याकडे पाण्याचा खारटपणा हा प्रश्न आहे प्रॉब्लेम असा आहे की ती लोक सरफेस वॉटर पिऊ शकत नाही ते पाणी खारट असल्यामुळे आरोग्यविषयक समस्या उदाहरणार्थ डिसेंट्री डायरिया कॉलरा आणि इतर संबंधित प्रॉब्लेम येऊ शकतात बांगलादेशच्या समुद्री भागात भरपूर पाणी आहे त्यांना पाण्याच्या उपलब्धतेबाबत तसा प्रॉब्लेम नाही परंतु समुद्राचे पाणी खारट असते ते पिण्यायोग्य नाही म्हणूनच आमच्या समोर एक महत्त्वाचे चॅलेंज म्हणजे पावसाचे पाणी कलेक्ट करण्यासाठी टेक्नॉलॉजी इनोव्हेशन आणि पॉसिबल पोटेन्शिअल आयडिया शोधणे असा आहे आपण डोमेस्टिक लेव्हलवर ला पावसाचे पाणी घराच्या छतावरून कलेक्ट करून साठवून ठेवू शकतो 5000 लिटर ची टॅंक साधारणपणे 5 मेंबर्स असलेल्या फॅमिलीला ड्राय सीजन मध्ये सहा महिन्यापर्यंत पिण्याचे पाणी सहज प्रोव्हाइड करू शकते अशा प्रकारचे स्मॉल इनोव्हेटिव्ह आयडिया बांगलादेश मध्ये प्रमोट करण्याचे आमचे प्लानर आणि डिझास्टर मॅनेजमेंट अथोरिटी म्हणून चॅलेंज आहे तर आम्ही काय करायला हवे ही आयडिया केवळ एक दोन तीन लोकांना प्रमोट करून चालणार नाही परंतु खूप मोठ्या प्रमाणावर गिगा नॉटिक एकानंतर एक लोकांना ही आयडिया प्रमोट करावी लागेल खरेतर हजारो आणि लाखो लोकांनी याचा वापर केला पाहिजे त्यांनी रेन वॉटर टँक इंस्टॉल करायला हवे या चॅलेंज बद्दल आम्ही आधीच बोललो आहेत आमचे मोटिवेशन म्हणजे स्मॉल पॉवर एकत्र करून बिग पावर तयार करता येते आम्ही आमच्या रिसर्च प्रॉब्लेम वर आधीच चर्चा केली आहे आमचा रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे लोकांना रेन वॉटर टँक सारख्या स्मॉल इनोव्हेटिव्ह आयडिया अडॉप्ट करायला सांगतो लोक याबद्दल डिसिजन घेऊ इच्छित नाही कारण त्यांना या इनोव्हेटिव्ह आयडिया बद्दल माहिती नाही म्हणून या आयडिया बद्दल लोकांना माहिती हवी आहे लोकांना तीन प्रकारची इन्फॉर्मेशन हवी आहे प्रथम त्यांचे स्वतःचे नॉलेज डेव्हलप करण्यासाठी दुसरे म्हणजे हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर नॉलेज फोर हायरिंग अँड ऑब्जर्वेशन दुसरे म्हणजे डिस्कशन नॉलेज इतर कोणाचे सब्जेक्टिव्ह नॉलेज एखाद्याचे सब्जेक्ट बद्दल असलेले पर्सनल ओपिनियन इनोवेशन यांची सुद्धा त्यांना गरज आहे या तीन प्रकारची इन्फॉर्मेशन अॅक्टिविटी मध्ये विविध गोष्टींचा समावेश होऊ शकतो एक म्हणजे टँक बद्दल माहिती किंवा इनोव्हेशन ऐकणे त्यासाठी आवश्यक असलेले सॉफ्टवेअर नॉलेज कलेक्ट करणे टँक चे फंक्शन कसे होते टँक युटिलिटी म्हणून कसे आहे टँक चा इफेक्टिवेनेस कसा आहे टँक बद्दल ऑब्झर्वेशन ऍक्टिव्हिटी जसे की हार्डवेअर इन्फॉर्मेशन कलेक्ट करणे टँक चा शेप कसा आहे साईज काय आहे टँक स्ट्रक्चर कसे आहे टँक बद्दलच्या माहिती ऐकून एखाद्या व्यक्तीचे नॉलेज डेव्हलपमेंट होऊ शकते पण मी म्हटल्याप्रमाणे याचा फायदा अडोप्शन साठी फारसा होत नाही लोकांना सब्जेक्टिव्ह पर्स्पेक्टिव्ह डेटा चे पर्सनल इंटरप्रेटेशन कॉन्टेक्स सिच्युएशन हवी असते टँक त्यांना कशाप्रकारे मदत करू शकेल त्यांना त्यांच्या पार्टनर सोबत काही डिस्कशन करायचे असते यालाच आम्ही डिस्कशन इन्फॉर्मेशन आणि नेटवर्क असे म्हणतो इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी ते काय करतात इन्फॉर्मेशन कशी कलेक्ट करतात त्यांना सोशल नेटवर्क ची गरज का आहे समजा मी तुम्हाला बॉल पेन खरेदी करायला सांगितला परंतु तुम्हाला बॉलपेन बद्दल माहिती नाही तुम्ही काय कराल बॉलपेन खरेदी करण्याचा निर्णय तुम्ही कसा घ्याल ते कठीण आहे कारण बॉल पेन बद्दल तुम्हाला माहिती नाही त्यामुळे तुम्हाला डिसिजन घेणे कठीण आहे दरम्यान तुम्ही माझ्या एखाद्या मित्राला बॉलपेन बद्दल काही आयडिया आहे का त्याने पेन वापरला आहे का याबद्दल विचाराल कारण हा नवीन पेन अमेरिका किंवा इतर कोणत्या ठिकाणाहून आला आहे हा आपल्याकडे उपलब्ध नसतो समजा तो म्हणाला त्याला पेनाची कल्पना नाही त्याला माहिती नाही समजा दरम्यान त्याने त्याचे नेटवर्क एक्सपांड केले त्याने कुणालातरी विचारले आणि नवीन बॉल पेन खूप चांगला आहे असे त्याला कोणीतरी सांगितले दुसरा म्हणाला हा खूप उपयोगी आहे इतर कुणीतरी म्हटला माझा कजिन अमेरिकेत आहे त्याच्या मते पेन चांगला आहे कोणीतरी त्याला डिस्करेज करताना ओल्ड इज गोल्ड असे म्हटले समजा दरम्यान त्याने त्याचे नेटवर्क वाढत गेले बऱ्याच लोकांना विचारल्यामुळे त्याला अधिक अधिक इन्फॉर्मेशन मिळत गेली तो बॉल पेन बद्दल बरीच चांगली किंवा वाईट इन्फॉर्मेशन कलेक्ट करत गेला या केसमध्ये त्याला बऱ्याच लोकांनी पॉझिटिव्ह रिव्यू दिले ते रिव्यू खूप स्मूथ होते रिव्यू अनुसार आपण डोळे बंद करून बॉलपेन वापरू शकतो बॉलपेन खूप स्वस्त आहे उपयोगी आहे इत्यादी अशा प्रकारच्या इन्फॉर्मेशन मुळे बरेच लोक पेन बाबत प्रोत्साहित करत आहेत पेनाचे कलर काय काय असतात पेन कसा दिसतो पेन कसे काम करतो इत्यादी नेटवर्कच्या मदतीमुळे त्याला खरोखरच इन्फॉर्मेशन मिळाली आहे त्या इन्फॉर्मेशन मुळे तो पेन खरेदी करण्याचा निर्णय ऍडॉप्ट करता येऊ शकला इन्फॉर्मेशन कलेक्शन मुळे अनिश्चिततेची डिग्री कमी झाली पेन काम करेल किंवा नाही याची अनिश्चितता सोशल नेटवर्कच्या मदतीमुळे कमी झाली याचा रिझल्ट म्हणजे आम्ही अशा प्रकारच्या इनोव्हेटिव्ह आयडिया प्रिव्हेंटिव्ह टेक्नॉलॉजी काऊंटर मेजर रिस्क प्रिव्हेंटिव्ह मेजर डिझास्टर रेडूस करण्यासाठी प्रमोट करू शकतो लोक एकमेकांशी इंफॉर्मेशन विविध प्रकारच्या माध्यमातून शेअर करतात उदाहरणार्थ इन्फॉर्मेशन ऐकून गोष्टी पाहून डिस्कशन करून फोन कॉल च्या माध्यमातून मास मिडीया डायलॉग किंवा स्पीच इत्यादी प्रकारे इनोवेशन डिफ्युजन टेक्नॉलॉजी डेसिग्नेशन या ऍक्टिव्हिटी इन्फॉर्मेशन सिंकिंग अँड इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी म्हणून संबोधल्या जातात आणि या ठिकाणी प्रश्न असा आहे की इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी मला तीन प्रकारच्या ऍक्टिव्हिटी मध्ये इनव्हाव लागते ऐकून घेणे ऑब्झर्वेशन अँड डिस्कशन माझ्यासाठी इन्फॉर्मेशन सोर्स कोण आहे इन्फॉर्मेशन कलेक्शन साठी मला कुठे जावे लागेल माझ्या शेजार्यांकडे माझ्या को वर्कर कडे माझ्या नातेवाईकांकडे मित्रांकडे किंवा प्रतिस्पर्धी कडे साधा बॉल पेन खरेदी करण्यासाठी मी कोणावर अवलंबून रहावे माझे मित्र साधारणपणे मित्र जसे की व्हॅलेंटाईन हे मित्रांसारखे डायरेक्ट आणि पर्सनल रिलेशनशिप असल्याचे सांगत आहे मित्रांशी माझा समोरासमोर संवाद आहे माझे संबंध थेट वैयक्तिकरित्या शेजार्यांसारखेच जोडलेले आहेत ते माझे वैयक्तिक कनेक्टर देखील आहेत लोक मित्रांच्या शोधानुसार इंफॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी त्यांच्यावर अवलंबून आहे ग्रॅनोव्हेटर तो अॅक्च्युअली असे म्हणत आहे की नेटवर्क प्रत्यक्षात खरोखर फारसे काम करत नाहीत अॅक्च्युअली आपल्याला रेडुण्डण्ट इन्फॉर्मेशन देते पुन्हा तेच इन्फॉर्मेशन देते कारण आपण आपले नेटवर्क वाढवत नाही जोपर्यंत आपण आपल्या नेटवर्क एक्सपांड करत नाही तोपर्यंत आपण नवीन आयडिया नवीन इव्हॅल्युएशन नवीन रेव्ह्यू कसे मिळवू शकता कारण आपण नेहमी सारख्याच असतात म्हणून आपल्याला प्रत्यक्षात आपली कमकुवत नेटवर्क अप्रत्यक्ष नेटवर्क वापरण्याची आवश्यकता असते तुम्हाला कदाचित तुमचे मित्र माहित नसतील समजा तुम्ही आयआयटी रूर्की येथे आहात तुम्ही आयआयटी मद्रास येथून इन्फॉर्मेशन कलेक्ट करत आहात कारण ती इन्फॉर्मेशन आय आय टी रूर्की जास्त पेक्षा जास्त उपयोगी आहे म्हणूनच कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन कोठून मिळवायचे पर्सनल किंवा डायरेक्ट प्रकारे मिळविणे हे महत्त्वाचे आहे आणखी एक बार्ड आहे ते असे म्हणत आहेत की स्ट्रक्चर मधील सिमिलर पोझिशन म्हणजे को वर्कर आणि को स्टुडन्ट यांचा की थेट संबंध असणे आवश्यक नाही परंतु लोक सामान्यत ज्यांच्याशी स्पर्धा करतात त्यांची इन्फॉर्मेशन कलेक्ट करतात त्यांच्याकडे एक समान प्रकारचे पोझिशन्स असतात जे आपल्याला माहित असतात ते चेक क्रॉस चेक करणे हे ठीक आहे अरे त्याच्याकडे हा आयफोन नाही माझ्याकडे हे आयफोन असले पाहिजेत हे डिझास्टर प्रिव्हेंटिव्ह टेक्नॉलॉजी नाही मला माझे स्टेटस किंवा एक प्रकारची स्पर्धा वाढवावी लागेल म्हणून मी त्याला पाहतो स्पेशियल डायमेन्शन साठी उदाहरणार्थ शेजारी आवश्यक आहेत माझ्याजवळ कुणी असेल तर त्याची मदत होईल

इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी आपण लोकांसाठी तीन प्रकारचे ग्रुप किंवा सोर्स कन्सिडर करू एक म्हणजे कोहेसिव्ह ग्रुप्स जो डिग्री अँड ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ टाय अप किंवा इंटरॅक्शन यावर डिपेंड असतो तुम्ही कोहेसिव्ह ग्रुप्स कसा ठरवणार हे फक्त एका गोष्टीवर अवलंबून आहे ग्रुपमध्ये प्रत्येक मेंबर किती फ्रिक्वेंटली कनेक्ट आहे आपण कल्पना करूया की हा एक समाज आहे संपूर्णपणे एक कम्युनिटी आहे लोकांचे वास्तव्य आणि त्यांचे डिफरंट नेटवर्क आहे तुम्ही या ठिकाणी पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की एबीसीडी यांचे एकमेकांशी डायरेक्ट अँड रेसिप्रोकल इंटरकनेक्शन आहेत एर्रो च्या साह्याने टाय अप दाखविले आहे हा ग्रुप मोस्ट डेन्सली ग्रुप आहे या ठिकाणी सी हा एबीडी सोबत आहे कारण त्याचे जास्त नेटवक आहे त्याचे आय सोबत काही प्रकारचे इन डायरेक्ट किंवा वनवे डायरेक्शन कनेक्शन आहे परंतु आय हा ग्रुपचा भाग नाही अशाप्रकारे आपल्याकडे ग्रुप 2 ग्रुप 3 तयार होऊ शकतात कारण ते एकमेकांशी त्यांच्या सर्कलमध्ये इतरांपेक्षा जास्त कनेक्टेड आहेत कोहेसिव्ह नेटवर्क चा रोल काय आहे माझे कोणासोबत डायरेक्ट कनेक्शन आहे मी दररोज कोणाला भेटतो माझी फेस टू फेस पर्सनल रिलेशनशिप कुणासोबत आहे उदाहरणार्थ माझे मित्र काही लोकांच्या मते कोहेसिव्ह नेटवर्क मुळे सोशल ऑब्लिगशन अँड अपॉर्च्युनिटी मिळतात त्याचा उपयोग काही इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी होतो समजा मला काही प्रकारची इन्फॉर्मेशन टेलिव्हिजन किंवा मास मीडिया यांच्याद्वारे मिळाली तर ती इन्फॉर्मेशन मी लगेच माझ्या डायरेक्ट नेटवर्क पार्टनर जसे की माझे मित्र माझे शेजारी किंवा माझे को वर्कर यांना पास ऑन करतो इन्टिमेट करतो याला कोहेसिव्ह ग्रुप्स असणे असे म्हणतात याचा फायदा फास्टर इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी होतो इंफॉर्मेशन शेअरिंग तसेच सोशल लर्निंग खूप लवकर होते यासोबतच काही सोशल ऑब्लिगशन सोशल प्रेशर येऊ शकते समजा माझे पाच मित्र रेन वॉटर हार्वेस्टिंग टँक वापरत असतील किंवा भूकंप प्रतिरोधक बिल्डिंग मध्ये राहात असतील तर सहाजिकच माझे कर्तव्य आहे की मीदेखील तसे करावे किंवा त्याचे मला सोशल प्रेशर असेल नाहीतर मी त्या ग्रुपचा मेंबर होऊ शकत नाही मला एकटे वाटेल ते सोपे नाही माझ्या स्वभावात डेव्हिडन्ट होईल म्हणूनच मला सोशल ऑब्लिगशन फोलो करणे कोहेसिव्ह ग्रुप्स खूप इम्पॉर्टंट आहे परंतु कोहेसिव्ह ग्रुप्स मुळे काही प्रमाणात कॉन्स्ट्राइण्ट येतात उदाहरणार्थ तुम्ही नवी आयडिया ग्रॅब करू शकत नाही इन्फॉर्मेशन त्याच ग्रुप मध्ये राहते एकाच प्रकारचे गॉसिप होत राहते इन्फॉर्मेशन त्याच ग्रुप मध्ये येत आणि जात राहते तुमचे नेटवर्क खूप मोठ्या प्रमाणावर टाइट आणि क्लोज असल्यामुळे जोपर्यंत तुम्ही नेटवर्क ओपन करत नाही तोपर्यंत तुम्हाला इन्फॉर्मेशन कसे मिळू शकेल आपल्याला इन्फॉर्मेशन मास मीडिया किंवा इतर सोर्सेस कडून मिळू शकेल परंतु त्या दरम्यान ह्युमन नेटवर्क एक्सपांड होणार नाही कुणीतरी म्हणते की असे नेटवर्क केवळ न लागणारी रेडुण्डण्ट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते आणि नवीन आयडिया नवीन विचार नवीन नॉलेज यांना प्रतिबंध करते स्ट्रक्चरल इक्विव्हॅलेंट किंवा पोझिशन अँड रोल काय असते समजा दोन लोक एकमेकांशी अजिबात इंटरॅक्शन करत नाहीत किंवा ते एकमेकांना ओळखत देखील नाही परंतु ते एकाच पोझिशनला आहेत उदाहरणार्थ हॉस्पिटलमधील दोन डॉक्टर एकमेकांना कधी भेटत नाही किंवा ऍक्च्युली ओळखत देखील नाहीत परंतु एकाच हॉस्पिटल मध्ये ते सारख्याच पोझिशन वर आहेत हॉस्पिटल खूप मोठे आहे आणि डॉक्टरांचा रोल तसेच पोझिशन सारखीच आहे लोक देखील इनडायरेक्टली दोन्ही डॉक्टरांचे ऑब्झर्वेशन करत असतात आणि त्यांच्यात तुलना करून इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असतात तुम्ही शाळेतील विद्यार्थी आयआयटी रूर्की मधील रिसर्चर यांची कल्पना करू शकतात ते देखील एकमेकांना ओळखत नाहीत परंतु आयआयटी रूर्की सारख्या एकाच इन्स्टिट्यूशन मध्ये असल्यामुळे त्यांना एकाच प्रकारचे ट्रेनिंग किंवा सोशल अस्पेक्ट बद्दल ग्रूम केले जाऊन काही प्रकारचे इन्फॉर्मेशन मिळत असते त्याचप्रमाणे तुम्ही सोशल नेटवर्क किंवा कम्युनिटी यांची कल्पना करू शकता समजा त्याठिकाणी पाच एक्टर आहेत आपण ए आणि बी यांचा रोल पाहू शकतो त्यांची एकमेकांशी डायरेक्ट रिलेशनशिप नाही परंतु ते एकाच ग्रुप संबंधित आहे त्यामुळे ए आणि बी यांचे इंटर रिलेशनशिप आहे सी आणि डी यांची ए आणि डी सोबत रिलेशनशिप आहे ते नेटवर्कमध्ये इतर कोणत्याही ऍक्टर सोबत कनेक्टेड नाहीत हे देखील खरे आहे की सी आणि डी यांचाही एकमेकांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही परंतु ते डॉक्टरां प्रमाणेच हॉस्पिटलमधील एकाच ग्रुप संबंधित आहेत एकाच शाळेतील स्टुडन्ट आयआयटी रूर्की किंवा इतर इन्स्टिट्यूशन मधील रिसर्चर किंवा आपला 3 इ ग्रुप अशा प्रकारचे नेटवर्क नसल्यामुळे सध्या तो आयसोलेटेड पर्सन आहे स्ट्रक्चरल इक्विव्हॅलेंट मुळे 2 सहकार्यांमध्ये स्पर्धेला उत्तेजन मिळते दोन सहकारी एकमेकांशी स्पर्धा करीत असताना आपल्याला थोडी सोशलायझेशन प्रोसेस कळते आयआयटी रूर्की मधील सगळ्या रिसर्चर स्टुडन्ट ला आपण ओळखत नाहीत कुणी बायोलॉजी डिपार्टमेंट कुणी इंजीनियरिंग डिपार्टमेंट कुणी प्लॅनिंग डिपार्टमेंट संबंधित असतात परंतु त्यामुळे काही फरक पडत नाही आपल्याकडे सगळ्यांनाच एक प्रकारचे ओरिएंटेशन ट्रेनिंग दिले जात असते आपण एकमेकांना ओळखत नसलो तरी काही फरक पडत नाही आपले टीचर्स तुम्हाला आपल्याला ग्रूमिंग करत असतात त्यानंतर वेगळे डायमेन्शन म्हणजे स्पेशियल ग्रुप असलेले स्पेशियल डायमेन्शन तुम्हाला आवडत असो किंवा नाही तुम्हाला तुमच्या शेजार्यांसोबत इंटरॅक्शन करावे लागते शेजार्यांचा तुमच्यावर प्रभाव पडत असतो किंवा तुम्ही देखील त्यांच्यावर प्रभाव टाकत असतात तुम्हाला फेस टू फेस इंटरॅक्शन करावे लागते त्यांच्याशी बोलावे लागते त्यांना पहावे लागते अशा प्रकारे डायरेक्ट किंवा इन डायरेक्ट पद्धतीने प्रभाव पडत असतो त्यामुळेच काही लोक कॉमन प्लेस सोडून जातात त्या लोकांमध्ये काही प्रकारची सवय किंवा अटीट्युड असते आता आपल्याकडे तीन प्रकारचे ग्रुप आहेत पहिला कोहेसिव्ह ग्रुप्स एक स्ट्रक्चरलली इक्विव्हॅलेंट कॉम्पिटिशन पोझिशन अँड रोल असलेला तसेच स्पेशयली डिस्ट्रीब्यूशन बद्दल प्रश्न असतात आपल्याला देखील तीन प्रकारच्या इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मधून कलेक्ट कराव्या लागतात एक म्हणजे ऐकणे दुसरे ऑब्झर्वेशन आणि तिसरे डिस्कशन करून आता या ठिकाणी प्रश्न असा आहे की मला एकट्याला अशा तीन प्रकारच्या इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी काय करायला हवे इंफॉर्मेशन ऐकूण घेण्यासाठी मी कोणावर डिपेंड रहावे माझा कोहेसिव्ह पार्टनर किंवा माझ्या शेजारी ऑब्झर्वेशन साठी मी कुणाला ऑब्झर्व करायला हवे कुणाच्या ऍक्टिव्हिटीज मी ऑब्झर्व करायला हव्यात डिस्कशन साठी सब्जेक्टिव्ह इंटरप्रेटेशन आणि इनोव्हेशन साठी मी कोणावर डिपेंड रहावे असे प्रश्न असतात मी इन्फोर्मेशन मिळवण्यासाठी कोणा वर डिपेंड रहावे वर स्लाईड मध्ये आपण बांगलादेश पाहू शकता मी मागे म्हटल्याप्रमाणे बांगलादेश चा कोस्टल एरिया आर्सेनिक मुळे कंटामिनिटऍड झाला आहे त्या ठिकाणी खारट पाण्याचा देखील इशू आहे आम्ही स्मॉल एरिया सिटी मॉरेलगंज सबर्बन एरिया मध्ये सर्वे केला मॉरेलगंज सिटी आणि विलेज एरिया मध्ये सर्वे केला वर स्लाईड मध्ये आपण मॉरेलगंज सिटी मधील बाजार एरिया पाहू शकतात या ठिकाणी लोक ट्यूब वेल तसेच तलावातून पाणी भरत आहेत रेन वॉटर कलेक्ट करण्यासाठी जपानच्या एनजीओने वर स्लाईड मध्ये दाखविल्याप्रमाणे शहरातील 56 ठिकाणी टँक इन्स्टॉल केलेले आहे तसेच जवळपासच्या भागात मिळून एकूण 250 टँक इन्स्टॉल केलेले आहे वर स्लाईड मध्ये त्या भागातील काही पिक्चर दाखविले आहे त्यामुळे तुम्हाला आयडिया येऊ शकेल की तो भाग कसा दिसतो हे पिक्चर हायटाईड दरम्यानचे आहेत बऱ्याच ठिकाणी पावसाळ्यात रोड डिस्कनेक्ट होतात आणि त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी म्हणजेच एरिया ग्लान्स करण्यासाठी होडी चा उपयोग करावा लागतो कोहेसिव्ह नेटवर्क डिफाइन करण्यात आम्ही फ्रॅक्शन मेथड वापरतो स्ट्रक्चरल इक्विव्हॅलेंट ग्रुप साठी यु सी आय नेट मध्ये डिफाइन केलेली बर्ट मेथड वापरतो त्याचप्रमाणे स्पेशियल ग्रुप नेबरहूड आफ्फिलिएशन या चर्चेसाठी इम्पॉर्टंट नाहीत परंतु आम्हाला सोशल नेटवर्कच्या आधारे इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी सर्वे करण्यासाठी या मेथड उपयोगी ठरतात आम्ही लोकांना या मॉरेलगंज एरिया मधील तीन टँक मालकांचे नावे विचारतो आम्ही त्या मालकांना नेहमी भेटतो त्यांना दररोजच्या जीवनात येणारे इशू बद्दल चर्चा करतो त्यामुळे आम्हाला टँक मालकांचे आणि लोकांचे सोशल नेटवर्क बद्दल आयडिया येते अशाप्रकारे टँक मालकांचा स्ट्रक्चरल इक्विव्हॅलेंट ग्रुप तयार होतो एकूण घेण्यासाठी त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग टँक बद्दल सर्वप्रथम माहिती कुठून मिळवली अशा तीन लोकांची नाव आम्ही त्यांना विचारतो त्या लोकांनी पिण्याच्या पाण्याच्या साठवणुकीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग टँक उपयोगात आणलेली असते वर स्लाईड मध्ये उदाहरण दिले आहे तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल लाल रंगातील सर्कल म्हणजे एनजीओ पार्टनर आहेत वर स्लाईड मध्ये कम्युनिटी बाउंड्री दाखविली आहे लाल रंगातील सेंट्रल पर्सन आहेत त्या लोकांसाठी इतर बरीच लोकं इन्फॉर्मेशन कलेक्ट करतात ती लोक एनजीओ संबंधित लोक आहे त्यांचे काम म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग टँक इन्फॉर्मेशन प्रमोट करणे असे आहे तसेच काही मॉरेलगंज एरिया बाहेरील लोक देखील असतात ते सुद्धा एन जी ओ साठी इन्फॉर्मेशन कलेक्ट करतात त्यासोबतच कम्युनिटी मध्ये काही महत्त्वाचे प्लेयर असतात रेन वॉटर हार्वेस्टिंग टँक बद्दल इन्फॉर्मेशन करण्यासाठी डिसेंमिनेट ते क्रिटिकल रोल प्ले करतात त्याचप्रमाणे ऑब्झर्वेशन नेटवर्क साठी आम्ही लोकांनी सर्वप्रथम रेन वॉटर टँक कुठे पाहिले अशा तीन लोकांची नावे विचारतो याठिकाणी मात्र मॉरेलगंज एरिया बाहेरील किंवा एन जी ओ लोक कमी असतात एक्च्युअली कम्युनिटी बाउंड्री मधील इन साईड लोक इन्फॉर्मेशन साठी महत्वाचे सोर्स असतात बाहेरील लोकांचा प्रभाव फार कमी प्रमाणात असतो डिस्कशन साठी लोकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग टँक इंस्टॉल करण्याआधी कोणत्या तीन लोकांसोबत चर्चा केली याबद्दल आम्ही त्यांना विचारतो त्यांची नावे विचारतो वर स्लाईड मध्ये दाखविल्याप्रमाणे आमच्या लक्षात आले आहे की इन्फॉर्मेशन साठी लोक बाहेरील तसेच कम्युनिटी बाउंड्री मधील लोकांवर डिपेंड असतात आपण त्याबद्दलचे नेटवर्क पाहू शकतो आता आम्ही कंडक्ट केलेले रिग्रेशन अनालिसेस पाहूया आमच्याकडे तीन प्रकारचे अनालिसेस आहे एक म्हणजे ऐकणे दुसरे ऑब्झर्वेशन आणि तिसरे डिस्कशन करून आम्हाला माहिती करून घ्यायचे होते की लोक इन्फॉर्मेशन कशाप्रकारे कलेक्ट करतात त्यांचे कल्चरल धार्मिक ग्रुप इकॉनोमिक स्पेशियल सोशल ग्रुप इत्यादी इन्फॉर्मेशन ऐकून घेण्यासाठी लोक त्यांचे कोहेसिव्ह ग्रुप्स पार्टनर म्हणजेच मित्रांवर डिपेंड असतात थोड्याफार प्रमाणात एक्सटेंड करून ते शेजाऱ्यावर डिपेंड असतात या व्यतिरिक्त इतर कोणी सिग्निफिकँट नसते ऑब्झर्वेशन साठी त्यांनी सर्वप्रथम कोठे ऑब्झर्वेशन केले साधारणपणे शेजारचे पार्टनर यासाठी मोठा रोल प्ले करतात म्हणजेच लोक शेजाऱ्यांचे ऑब्झर्वेशन करतात त्यासोबतच त्यांचे कोहेसिव्ह ग्रुप्स पार्टनर म्हणजेच शेजारी असतात चर्चेसाठी म्हणजे फायनल डिसिजन साठी लोक पुन्हा कोहेसिव्ह ग्रुप्स पार्टनर वर डिपेंड असतात याचा अर्थ असा की कोहेसिव्ह ग्रुप्स पार्टनर आणि शेजारी हे इन्फॉर्मेशन साठी मुख्य सोर्स असतात तुमच्याकडे टाय आणि नेटवर्क बद्दल हायर डिग्री अँड फ्रिक्वेन्सी हायर इन्फॉर्मेशन शेअरिंग टेंडन्सी शेजारील मेंबर किंवा स्पेशियल ग्रुप सोर्स असेल तर ऑब्झर्वेशन सोपे जाते याचे पॉलिसी इंप्लिकेशन काय आहे आपण एक काम करू शकतो प्लानर आणि एनजीओ वर्कर याचे एडवांटेज घेऊ शकतात टँक चा वापर करून समाधानी असलेले लोक टँक मालक याबद्दल पुढे येऊन व्यक्तिशः ज्या लोकांनी सध्या टँक बद्दल विचार केला नाही त्यांच्याशी चर्चा करू शकतात त्या लोकांसाठी मीटिंग किंवा वर्कशॉप होऊ शकतात सक्सेस स्टोरी समजा कुणीतरी पर्सनल इन्फॉर्मेशन नुसार टँक बांधण्याचा निर्णय घेतला या संबंधित इंफॉर्मेशन डॉक्युमेंट करून ब्रोशर स्वरूपात पोटेन्शियल ऍडॉप्टर्स लोकांना देता येऊ शकते पोटेन्शियल ऍडॉप्टर्स देखील कोहेसिव्ह ग्रुप्स पार्टनर कडून प्रभावित होतात उदाहरणार्थ धार्मिक पॉलिटिकल आणि कल्चर ग्रुप ऍक्च्युली इत्यादी प्रकारचे कोहेसिव्ह ग्रुप्स डिसेंमिनेशन साठी असतात वेगळी स्ट्रॅटेजी म्हणजे सक्सेस स्टोरी असलेल्या टँक मालकांकडून पोटेन्शियल ऍडॉप्टर्सची समजूत घालने आपला अनुभव शेअर करणे त्याचा उपयोग अजून तीन ते चार मेम्बर्स ला टँक प्रमोशन साठी होऊ शकतो आपण घरोघरी जाऊन टँक बद्दल कॅम्पेन करू शकतो माझे लेक्चर ऐकल्या बद्दल मी तुमचा आभारी आहे पुढील लेक्चर मध्ये मी पायोनियर ऍडॉप्टर्सची डिझास्टर प्रिपेअरनेस आणि इन्फॉर्मेशन शेअरिंग प्रमोट करण्यासाठी कशी मदत होते त्याबद्दल चर्चा करू धन्यवाद मी तूमचा आभारी आहे